नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स या कोर्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता आठव्या आठवड्यात आहोत आणि गेल्या काही आठवड्यांत आपण एम्पलीफायर रचनेच्या विविध बाबी विशेषत सक्रिय सर्किट रचना गेन त्यानंतर वारंवारता प्रतिसाद नॉइज जुळणी आणि अशा इतर बाबींचा समावेश केला आहे म्हणून येथे आपण आणखी एक संकल्पना घेऊ जी वारंवार रेषात्मक सर्किट किंवा एम्पलीफायर आणि मिक्सरशी संबंधित आहे ती संकल्पना म्हणजे रेषात्मकता आहे रेषात्मकतेचे मोजमाप आहे तर या मॉड्यूलमध्ये पहिली गोष्ट म्हणजे रेषात्मकता म्हणजे काय रेषात्मकता याचा अर्थ काय आहे जर आपण स्मृती विरहित प्रणालीचा विचार केला तर आता स्मृतीविरहित प्रणालीमध्ये आउटपुट आणि इनपुट रिलेशनशिप असे लिहिले जाऊ शकते तर जर माझे इम्पोर्ट एक्स टी कॉस ओमेगा टी मधील ए या प्रकाराप्रमाणे असेल तर मला मिळालेले वाय टी हे यासारखे काहीतरी असेल जेथे वाई टी मी यापूर्वी दिलेला संबंध पाळत आहे तर मी हे सुरू ठेवल्यास मध्ये ए इन तर ही संपूर्ण गोष्ट कॉस ओमेगा टीने गुणाकार केली आहे आणि नंतर आपल्याकडे आहे तर पहा मी फक्त मूलभूत घटकाचा विचार करतो नंतर त्या मूलभूत घटकाचे आयाम अल्फा 1 A इन 3 अल्फा 3 A घन भागिले 4 Alpha 1 A in 3 Alpha 3 A in cube upon 4 असे होईल तर आता मूलभूत वारंवारतेचे आऊटपुट असे दिलेले असेल आणि पुन्हा विशिष्ट आयाम ए साठी मूलभूत वारंवारतेवर समान असेल आता या अल्फा 3 ची गोष्ट म्हणजे ही सहसा ऋण असते जर ती सहसा ऋण असेल तर आपल्याला ए इन मधील वाढीसह असे दिसेल हे मूल्य होईल हा घटक अधिकाधिक ऋण होईल आणि या अल्फा 1 वरुन तो वजा केला जाईल आणि याचा परिणाम म्हणजे हा गेन त्यात वाढत्या आयामासह त्याच्या पाठपुरावा आलेखाची वक्र रेष अशी असेल मी लाल पेन वापरल्यास गेन असेल तर आपण पाहता की हा गेन या वक्र रेषेप्रमाणे जाईल आणि अल्फा 3 ऋण आहे म्हणून इनपुट आयाम जसा वाढत जाईल तसा जे इनपुट पॉवरच्या विशिष्ट मूल्यासाठी 1 डीबीने केले पाहिजे त्यापासून हळूहळू गेन कमी होईल 1 डीबी हे संपीडन बिंदू म्हणजे कॉम्प्रेशन पॉईंट म्हणून ओळखले जाते तर हे इनपुट पॉवरचे तेच मूल्य आहे ज्यासाठी गेनचे मूल्य जे असणे आवश्यक होते त्यापेक्षा 1 डीबी ने कमी असेल आणि खरं तर त्या अल्फा 1 आणि अल्फा 3 च्या दृष्टीने हा 1 डीबी संपीडन बिंदू असा दिला जातो तर 1 डीबी ला आपल्याकडे 1 डीबी मध्ये 20 लॉग जी ए ही पॉवर असेल या पॉवर पातळीवर आपल्याला गेन मिळाला पाहिजे जर तो एक परिपूर्ण रेषीय प्रणाली असता तर यापेक्षा 1 डीबी कमी हा गेन मिळाला असता तर प्रणालीची रेषात्मकता दर्शविण्याचा हा एक मार्ग आहे हा 1 डीबी संपीडन बिंदू गुणवत्तेचा एक महत्वाचा निर्देशांक आहे आणि आपल्याला दिसेल की विविध सर्किट 1 डीबी संपीडन बिंदू द्वारे दर्शविले जातात तथापि या 1 डीबी संपीडन बिंदूची मर्यादा ही आहे की केवळ विशिष्ट वारंवारतेला हा गुणवत्तेचा एक महत्वाचा निर्देशांक आहे जेव्हा आपण अनेक वारंवारता आहेत असे म्हणतो तेव्हा आपण परिणामाचा विचार करीत नाही सोप्या शब्दांत आपल्याकडे अनेक वारंवारता असल्यास त्याचा परिणाम गेन कपातीवर होईल का जसा आपल्याकडे एकच वारंवारता असताना होता आपण ते पाहूया समजा आपल्याकडे अशी एक प्रणाली आहे जिथे आपण जवळपास अंतरावरील दोन वारंवारता सादर करीत आहोत तर हा आपला एम्पलीफायर आहे आणि समजा आपल्याकडे ओमेगा 1 आणि ओमेगा 2 येथे 2 वारंवारता आहेत आणि समजा जर ही एक रेखीय नसली तर ही प्रणाली काही प्रकारची आहे इनपुट आउटपुट संबंध हे अरेषात्मक मार्गांचे आहे आता आपण पाहू जर आपला एक्स टी समजा आता आपल्याकडे 2 टोन किंवा 2 वारंवारता इनपुटला असतील तर आपण आपले इनपुट एक्स टी असे लिहू शकतो तर आता हे वाय 1 वाय जर आपण वायसाठी तीच अभिव्यक्ती वापरली असेल जी आधी वाय टी आणि एक्स टी या नात्याशी संबंधित असेल तर हे समीकरण आहे तर आता दोन टोन उपस्थित असल्याने आउटपुट वाई टी असे दिले जाईल ठीक आहे असे काहीतरी होईल आता आपण येथे काय पाहत आहात की आपल्याकडे 2 अतिरिक्त घटक वारंवारता घटक आहेत एक वारंवारता 2 ओमेगा ओमेगा आणि दुसरा 2 ओमेगा 2 ओमेगा 1 येथे आहे तर आपल्याकडे जे आउटपुट येथे आहे ते आपले मूळ टोन ओमेगा 1 आणि ओमेगा 2 हे या आयामाप्रमाणे असतील आणि इतर दोन घटक ओमेगा 1 ओमेगा 2 आणि ओमेगा 2 ओमेगा 1 हे या आयामाच्या मूल्याप्रमाणे असतील ठीक आहे क्षमस्व ते A 1 स्क्वेअर A 2 असेल हे A 2 असेल हे A 1 आहे ही दुरुस्ती लक्षात घ्या तर आऊटपुट आता यासारखे दिसेल तर ओमेगा 1 आणि ओमेगा 2 या मूळ वारंवारतेसह आपण पुढे जाऊ याव्यतिरिक्त आपल्याकडे अजून 2 वारंवारता ओमेगा 1 ओमेगा 2 आणि 2 ओमेगा 2 ओमेगा 1 असतील तर येथे ही समस्या आहे आता काय होते की या सेटअपची समस्या काही प्रमाणात यासारखी आहे समजा मुळात आपल्याकडे दोन टोन होते आणि नंतर असे मानले जाते की हे ओमेगा 1 आणि ओमेगा 2 मधील दोन हस्तक्षेपकर्ते आहेत आणि जर हा आमचे इच्छित मार्ग असेल तर समजा की हा आपल्याला प्रवर्धित करायच्या वारंवारतांचा इच्छित मार्ग आहे या एम्पलीफायरमधून गेल्यानंतर आपल्याला असे आऊटपुट मिळेल परंतु नंतर आता हा हस्तक्षेप करणारा आपला इच्छित मार्ग व्यापू शकेल तर हा आपला इच्छित मार्ग आहे आणि नंतर ही समस्या आहे आपणास माहित आहे की ही समस्या रिसीव्हरमध्ये दिसून येते की आपल्याकडे इच्छित मार्ग आहे परंतु हस्तक्षेप करणार्यांमुळे आता या इच्छित मार्गामध्ये अतिरिक्त घटक आहेत आणि त्याद्वारे ते इच्छित मार्गाला आधार देते इतर बाब अशी असू शकते जर आपण समजा ट्रान्समीटरच्या बाजूने आपल्याकडे ओमेगा 1 आणि ओमेगा 2 येथे दोन इच्छित मार्ग आहेत जे आम्ही प्रसारित करू इच्छितो आउटपुटमध्ये काय घडते ते म्हणजे इच्छित मार्गाव्यतिरिक्त इच्छित चॅनेल आता प्रवर्धित केल्या जातील आता आपल्यामध्ये हस्तक्षेप करणारे देखील आहेत हे हस्तक्षेप करणारे आहेत खरं तर या परिणामामुळे निर्माण झालेले विरूपण महत्त्वपूर्ण आहे हा परिणाम इंटरमॉड्यूलेशन म्हणून ओळखला जातो हार्मोनिक मॉड्यूलेशन नाही इंटरमोड्यूलेशन हे दोन भिन्न वारंवारता टोनमुळे होणारे व्यतीकरण आहे हे विरूपण इतके महत्त्वपूर्ण आहे की प्रत्यक्षात फक्त 1 डीबी संपीडन बिंदूप्रमाणेच एक मापन प्रमाण आहे हे विरूपण दर्शविण्यासाठी वापरले जाणारे परिमाण आहे आणि त्याला ऑर्डर इंटरमोड्यूलेशन प्रॉडक्ट किंवा आय पी 3 म्हणतात आपल्याला माहित आहे की आपण हे सोडवू शकतो ज्यासाठी इनपुटचे विशिष्ट मूल्य आहे म्हणून आय पी 3 हे इनपुट पॉवरचे मूल्य म्हणून परिभाषित केले आहे ज्यासाठी मूलभूत सिग्नलचे मूलभूत आयाम इंटरमोड्यूलेशन उत्पादनांच्या आयामासारखेच आहे म्हणून आपल्याकडे अल्फा एक बरोबर आहे आणि हे आपणास माहित आहे म्हणूनच इंटरमोड्यूलेशन उत्पादनांचे आयाम समान आहेत तर येथून आपल्याला आय पी 3 मध्ये ए हे मिळेल तर हा इंटरमोड्यूलेशन उत्पादनांचा उतार आहे जो तिनास एक याप्रमाणात आहे जेथे मूलभूत उतार एकाशी एक आहे आणि ज्या बिंदूला दोन भेटतात त्या विशिष्ट इनपुट पॉवरला आय आय पी म्हणतात तो ए इन आय आय पी आहे तो आय पी आहे तर इंटरमोड्यूलेशन उत्पादनांची ही व्याख्या आहे म्हणून येथे आपल्याकडे ए आऊट इन डीबी आहे एक्स अक्षाच्या बाजूने हा ए आहे आणि तिसरे ऑर्डर मॉड्यूलेशन उत्पादन पाठपुरावा करत असलेला हा उतार आहे आणि मूलभूत टोन पाठपुरावा करत असलेला हा उतार आहे आता सरळ रेषेतून हे विचलन संपीडनामुळे पुन्हा संपीडनामुळे होते तथापि जर आपण गेन संपीडनाकडे दुर्लक्ष केले तर आपण या टप्प्यावर एका विशिष्ट ठिकाणी भेटलो असतो आणि तो बिंदू आय पी 3 मूल्य आहे खरं तर आय पी 3 आणि आउटपुट छेदन बिंदू आणि आउटपुट 1 डीबी संपीडन बिंदू यांच्या दरम्यान एक संबंध आहे आणि ते इनपुट थर्ड ऑर्डर इंटरसेप्ट पॉईंट आणि इनपुट 1 डीबी संपीडन बिंदू यांच्या समान आहे आणि ते तीन भागिले चार भागिले बिंदू 1 4 5 च्या बरोबर आहे आणि ते जवळजवळ 10 डीबी बरोबर आहे ठीक आहे तर आपल्याकडे असे आहे की हा माझा आय पी 3 बिंदू आहे आणि समजा की हा माझा 1 डीबी संपीडन बिंदू आहे तर आउटपुट अक्षावर त्या दोघांमध्ये 10 डीबी फरक असेल आपल्याला कॅसकेडेडचे आउटपुट जाणून घ्यायचे असेल तर समजा आपल्याकडे अनेक कॅसकेडेड टप्पे आहेत तर आपल्याकडे असे टप्पे आहेत तर हे अरेखीय बहुपदीचे अरेखीय गुणक आहेत तर आपल्याकडे हा वाय 2 बरोबर बीटा 1 गुणिले वाय 1 अधिक बीटा 3 गुणिले वाय 1 घन आहे हा वाय 1 आणि जर मी पुढे वाय 1 आणि एक्स टी मधील संबंध लिहिला तर हे संबंध यासारखे येतात आणि मग एकूण इनपुट एकूण आय पी 3 जर समजा ए इन हा एकूण मी पी 3 असेल आणि हा 3 बाय 4 अल्फा 3 बीटा 1 अधिक अल्फा 1 घन बीटा 3 भागिले अल्फा 1 बीटा 1 आहे आणि हा संबंध फक्त असाच लिहिला जाऊ शकतो तर माझ्याकडे 3 बाय 4 अल्फा 3 बीटा 1 अधिक अल्फा 1 घन बीटा 3 भागिले अल्फा 1 बीटा 1 आहे हे पहिल्या टप्प्यातील इनपुट छेदन बिंदूच्या बरोबर आहे तर येथून आपण असे म्हणू शकतो की एकावर एकूण इनपुट छेदन बिंदू हा एकावर पहिल्या टप्प्याच्या इनपुट छेदन बिंदूच्या दुसर्या टप्प्यातील आय पी 3 ला पहिल्या टप्प्याच्या गेनने गुणाकारा एवढे आहे येथून आपण हे पाहिले की इनपुट आय पी 3 कॅसकेड टप्प्यांच्या साखळीतील शेवटच्या टप्प्यातील रेषात्मकता सर्वात महत्वाची आहे म्हणून हे नॉईज निर्देशांकाच्या परिणामाविरूद्ध आहे नॉईज निर्देशांकाच्या बाबतीत आपण पाहिले की साखळीतील पहिल्या टप्प्यातील नॉईज निर्देशांक सर्वात महत्वाचा आहे आय पी 3 च्या बाबतीत शेवटच्या टप्प्यातील रेषात्मकता सर्वात महत्वाची आहे आतापर्यंत आपण एखाद्या सर्किटच्या रेषात्मकतेला वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी वापरल्या जाणार्या काही पॅरामीटर्सचे विश्लेषण करीत आहोत परंतु आता आपण अशा काही पद्धती पाहू की ज्यामध्ये आपण रेषात्मकता सुधारू शकतो जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर गेलो तर आपल्याला माहित असलेल्या मार्गांपैकी एक म्हणजे "पॉवर कम्बायनिंग आता ऊर्जा एकत्र केल्याने आपल्याला दिसते आहे की इनपुट ऊर्जा वाढीसह रेषात्मकता कमी होईल म्हणून जर आपण वेगळे करू शकलो जर आपल्याकडे वैयक्तिकरित्या वर्धित करणारे एम्प्लीफायर्स असू शकतील आणि नंतर आउटपुटमध्ये आपण विविध ऊर्जा एकत्रित केल्या आणि त्यामुळे सर्किटची रेषात्मकता सुधारेल तर ही एक पद्धत आहे जिथे आपल्याकडे इनपुट मॅचिंग नेटवर्क आहे आणि नंतर तीन स्वतंत्र ट्रांजिस्टर त्यांच्यापैकी प्रत्येकाचे प्रवर्धन होते आणि नंतर ट्रान्झिस्टरच्या आउटपुटवर आउटपुट मॅचिंग नेटवर्कद्वारे ऊर्जा एकत्र केल्या जातात परंतु या विशिष्ट सर्किटची समस्या अशी आहे की जर कोणतेही ट्रान्झिस्टर अयशस्वी झाले तर संपूर्ण प्रणाली अपयशी ठरते आणि हे रेझिस्टन्स आउटपुट रेझिस्टन्सदेखील ठीक केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला माहित असेल की वैयक्तिक सर्किट्समध्ये योग्य संतुलन आहे ही ऊर्जा एकत्र करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पॉवर डिव्हायडर वापरणे किंवा वारंवार पॉवर डिव्हायडर्स वापरणे आपण वारंवार ऊर्जा विभाजित करतो आणि नंतर एकत्र करतो नंतर स्वतंत्र सिग्नल वाढवितो आणि नंतर त्या एकत्रित करतो आणखी एक मार्ग म्हणजे एकत्रित करताना काय होते ते म्हणजे ट्रान्झिस्टरची संपूर्ण रेषात्मकता किंवा ट्रान्झिस्टरच्या आय पी 3 मध्ये सुधारणा होत नाही परंतु केवळ आलेखातील वक्ररेषा हलविली जाते म्हणून जर सुरुवातीला ही निळी वक्ररेषा ट्रान्झिस्टर इनपुट आउटपुट वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करीत असेल तर आता या ऊर्जा एकत्रीकरणामुळे संपूर्ण वैशिष्ट्ये उजवीकडे एकत्र केली जातात आणि म्हणून आपल्याला इनपुट पॉवर मिळेल ज्यावर संपृक्तता किंवा गेन कमी होणे सुरू होते जे आता उच्च मूल्यामध्ये स्थानांतरित केले गेले आहे आणि म्हणूनच आपल्याला गेनचे उच्च मूल्य मिळत आहे मग ही रेषात्मकता गाठण्याची आणखी एक पद्धत म्हणजे फीड फॉरवर्ड लिनियरायझेशन म्हणून येथे आपणास माहित आहे की या एम्पलीफायरचे आउटपुट हे योग्यरित्या एम्प्लिफाइड इनपुट सिग्नल अधिक काही त्रुटीचे संयोजन म्हणून विचार केले जाऊ शकते तर आता आपल्याकडे ही त्रुटी वापरण्यास सक्षम असलेली एखादी प्रणाली असेल जेथे आपल्याला ही त्रुटी दूर करण्याची माहिती असू शकते तर आपण असे करतो की हे आउटपुट सिग्नल आता विलंब करून त्याच्या स्वतःच्या आवृत्तीमधून वजा करतो जेणेकरून या एम्पलीफायरच्या हा विलंब मोजला जाईल मग जर आपल्याला हे माहित असेल की रेषेचा एम्प्लिफाइड भाग वजा केला तर आपल्याकडे उर्वरित सर्व त्रुटी भाग राहील आणि जर आपणास हे माहित असेल की या प्रमाणे एकत्रित करत असताना जर आपण हे एम्प्लिफायरच्या प्रवर्धनाच्या बरोबरीने एटेन्युएशन असलेल्या एटेन्यूएटरमार्गे सोडले तर शेवटी जे आपल्याला येथे मिळेल ते एम्प्लिफिकेशन फॅक्टर ए द्वारे विभाजित केलेले एरर सिग्नल असेल आपण यास अगदी कमी नॉईज म्हणून गृहीत धरुन एक समान अॅम्प्लिफायरमधून पाठवले किंवा जे अगदी कमी अरेषात्मकता उत्पन्न करेल कारण इनपुट सिग्नल अगदी निम्न स्तरावर असेल तर हे त्याच्या रेषेखालील भागापासून बरेच दूर आहे आपल्याला आऊटपुट मिळेल ते परिपूर्ण असेल तेच पुन्हा एरर फॅक्टर आहे आणि आता योग्य विलंबानंतर जर आपण पुन्हा या सिग्नलमधून वजा केले तर आपण कोणतीही अरेषात्मकता नसलेली इनपुटची योग्य प्रवर्धित आवृत्ती मिळवू शकतो तद्वतच कोणतीही अरेषात्मकता उपस्थित राहू नये परंतु प्रत्यक्षात काही अरेषात्मकता नेहमी उपस्थित असतात यासह समस्या म्हणजे उपकरणांचे अचूक ट्यूनिंग म्हणजे आपल्याला दोन समान टप्पे आवश्यक आहेत आणि नंतर हे विलंब ट्यून करणे आवश्यक आहे या एम्पलीफायरला ट्यून करावे लागेल आणि आपल्याला त्यांची देखील आवश्यकता आहे जे अचूकपणे कार्य करतील तसेच यासाठी आम्हाला दोन प्रवर्धकांची आवश्यकता असल्याने ते देखील अकार्यक्षम आहे यामुळे रेषात्मकता सुधारते परंतु कार्यक्षमता कमी होते तर यासह आपण हे मॉड्यूल संपवितो आहोत आणि या मॉड्यूलवर आपण सर्किटची रेषात्मकता दर्शविण्यासाठी वापरल्या जाणार्या विविध पॅरामीटर्स आणि रेषात्मकता सुधारण्यासाठी वापरल्या जाणार्या काही तंत्राविषयी चर्चा केली आहे